तर आपण इलेक्ट्रोमेकेनिकल एनर्जी कन्व्हर्जनची सर्व तत्त्वे आधीपासूनच पाहिली होती आता आपण प्रत्यक्षात मोटर्स आणि जनरेटरपासून प्रारंभ करणार आहोत म्हणून जेव्हा आपण जनरेटरबद्दल बोलत असतो तेव्हा आपण फॅराडेचा Faraday's विद्युत चुंबकीय प्रेरण कायदा वापरणार आहोत तर हे मूलत म्हणतात जे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये पाहिले होते तेच येथे चांगले आहे जे म्हणत आहे N dϕdt e जेव्हा जेव्हा आपल्याला व्होल्टेज निर्मितीची आवश्यकता असते आम्हाला प्रवाह बदलण्याचा दर आवश्यक आहे हे वेगवेगळ्या टप्प्यात केले जाऊ शकते उदाहरणार्थ आपण DC जनरेटरकडे पाहिले तर आपल्याकडे स्टेटरमधील फील्ड सिस्टम आहे जे चुंबकीय क्षेत्र आहे स्टेटरमध्ये तयार केले गेले आहे तर चुंबकीय क्षेत्र स्थिर आहे हे स्थिर होईल तर ज्यामुळे आपल्याकडे प्रत्यक्षात कंडक्टरचा गुच्छ किंवा कंडक्टरचा संग्रह आहे ज्यास आर्मेचर म्हणून ओळखले जाते हे खरोखर रोटरमध्ये ठेवले जाईल तर हे फिरवले जाईल हे प्राइम मूवरच्या मदतीने फिरविले जाईल तर ते मूवर कंडक्टर हे या चुंबकीय क्षेत्राकडे पाहणार आहेत जसे की त्यामध्ये बदल होण्याचे प्रमाण आहे तर प्रवाह बदलण्याचे प्रमाण वाहकांद्वारे तयार केले गेले आहेत जे हालचाल करतात आणि संपूर्ण चुंबकीय प्रवाह पाहतात जे प्रत्यक्षात स्थिर असतात फ्लक्समध्ये अजिबात फरक पडणार नाही तर चुंबकीय क्षेत्र स्थिर आहे हे फ्लक्समधील बदलांच्या रूपात दृश्यमान केले जाईल तर हे एक EMF करण्यासाठी प्रेरित करेल जेणेकरून जे जे EMF उत्पन्न होईल त्याचा परिणाम होईल आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरसारखी वेगळी गोष्ट असू शकते उदाहरणार्थ आपण खरोखर एक पर्यायी प्रवाह तयार करणार आहोत कारण हे एक वैकल्पिक प्रवाह आहे हलणारे भाग नसले तरी हलणारे भाग नसले तरी आपल्याकडे निश्चितपणे dϕdt तयार होईल संपूर्ण dϕdt हे अल्टरनेटिंग फ्लक्स जे dϕdt मुळे तयार होते तर हे देखील एक EMF प्रवृत्त करते परंतु हे दुय्यमात EMF प्रवृत्त करते आणि ते मूलत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे देखील होते तिसऱ्या प्रकारची जनरेटर ऍक्शन किंवा EMF इंडक्शन क्रिया AC मशीनमध्ये होऊ शकते तिथे इंडक्शन मशीन असो किंवा सिंक्रोनस मशीन काय होते ते मला प्रत्यक्षात एक मॅग्नेटिझिंग फ्लक्स घेणार आहे जे सायनुसायडल देखील आहे तरीही आपल्याकडे dϕdt असेल यात काही शंका नाही तर ही dϕdt मूलत इंड्यूज्ड EMF तयार करेल यात काही शंका नाही परंतु त्याशिवाय येथे एक रोटर देखील असू शकतो जो फिरत आहे तर जर आपण सिंक्रोनस मशीनकडे पाहिले तर आपल्याकडे एक फ्लक्स असेल जो DC फ्लक्स आहे जर ते इंडक्शन मशीन असेल तर आपल्याकडे सायनुसायडल फ्लक्स असेल तर आपल्याकडे सायनुसायडल फ्लक्समुळे फ्लक्सच्या बदलांचे दर एकाच वेळी असू शकतात तसेच आपल्याकडे रोटर देखील असू शकतो जो फ्लक्सला सुधारित प्रवाह म्हणून दर्शवितो किंवा फ्लक्सच्या बदलाचा दर कारण रोटर स्थितीत बदलला आहे तर आपल्याकडे एकाच वेळी ट्रान्सफॉर्मर क्रिया तसेच DC जनरेटर क्रिया असू शकते जी AC मशीनमध्ये घडते परंतु आता आपण प्रामुख्याने DC मशीनवर लक्ष केंद्रित करणार आहोत तर मग आपण DC मशीनमध्ये असे काहीसे पुढे जाऊ आपण प्रथम DC मशीनमधील सर्व बांधकाम तपशील पाहणार आहोत जे मोटर तसेच जनरेटर दोन्हीसाठी सामान्य आहे तर आपण मोटर आणि जनरेटर दोन्हीकडे पाहू म्हणून आपण बांधकामाचा तपशील पाहिला पाहिजे आपण फ्लेमिंगचा नियम देखील पाहू जो डावा हात आणि उजवा हात नियम आहे जे आपल्याला प्रेरित EMF किंवा प्रेरित प्रवाहाची नेमकी दिशा देईल आणि जर आपण मोटरबद्दल बोलत असाल तर ते आपल्याला शक्ती किंवा टॉर्कची दिशा देखील देईल तर हे मोटरसाठी आहे आणि हे जनरेटरसाठी आहे आपण सामान्यत उजवा हात फ्लेमिंगचा Fleming's उजवा हात नियम वापरू तर मोटारसाठी आपण डाव्या हाताचा नियम वापरू तर हे दोघे पहात आहेत त्यानंतर आपण स्लिप रिंग्ज आणि स्प्लिट रिंगमध्ये काय फरक आहे ते पहात आहोत तर स्लिप रिंग सामान्यतः AC मोटर किंवा AC मशीनमध्ये वापरली जातात तर स्प्लिट रिंग सामान्यत DC मशीनमध्ये वापरली जातात तर आपण त्या दोघांवर नजर ठेवू आणि त्यानंतर आपण DC मशीनमध्ये वळण घेण्याची व्यवस्था पाहणार आहोत तर या विशिष्ट व्याख्यानात आपण हे करणार आहोत तर DC मशीनमध्ये वळण व्यवस्था हे आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्याला हे माहित असले पाहिजे की कोणत्याही यंत्रणेत दोन सिस्टम आवश्यक आहेत जोपर्यंत दोन यंत्रणा चांगली काम करणार नाहीत कारण आपल्याला सर्व प्रथम यांत्रिक ऊर्जा द्यायची आवश्यकता असेल आणि ते रूपांतरित होणार आहे विद्युत ऊर्जा किंवा त्याउलट जेव्हा आपण इलेक्ट्रो मेकेनिकल एनर्जी रूपांतरणाबद्दल बोललो तेव्हा आपण याबद्दल बोलत होतो परंतु हे माध्यमांद्वारे चुंबकीयद्वारे नेहमीच घडते म्हणून जर आपल्याला प्रथम माध्यमांद्वारे चुंबकीय आवश्यक असेल तर मला क्षेत्राची आवश्यकता असेल जे चुंबकीय क्षेत्र तयार करेल आणि जेव्हांही विद्युत उर्जा शेवटी जनरेटरमध्ये दिली जाईल किंवा विद्युत ऊर्जा घेतली जाईल तेव्हा मोटर हे कंडक्टरच्या गुच्छांद्वारे असेल जे सामान्यत आर्मेचर सिस्टम म्हणून ओळखले जाते डीसी मध्ये मशीन फिल्ड स्टेटरमध्ये तर आर्मेचर सिस्टममध्ये रोटरमध्ये स्थित आहे तर स्टेटरकडे फील्ड आहे आणि रोटरमध्ये आर्मेचर ठेवला जाईल साधारणपणे DC मशीन स्ट्रक्चर असेच असते म्हणून मी DC मशीनकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असल्यास माझ्याकडे काहीसे असे फील्ड सिस्टम असणार आहे ही माझी फील्ड सिस्टम आहे असे म्हणू शकता की हे उत्तर ध्रुव आहे हे दक्षिण ध्रुव आहे आणि ते जात आहे प्रत्यक्षात हे स्टेटर आहे तर ते बाह्य सिलेंडर असेल तर आपण कल्पना करू शकता की जणू ते बोर्डात विस्तारत आहे म्हणूनच ते बोर्डच्या आत जात आहे आणि आपण ते करणार आहोत जर ते विद्युत चुंबक असेल तर आपल्याकडे येथे कंडक्टर असतील तर येथे कंडक्टरसुद्धा तर तुम्ही कल्पना करू शकता की कंडक्टर अशाप्रकारे बोर्डात जात आहेत तर जर माझ्याकडे येथे बिंदू असणार आहे आणि स्क्रू नियम असलेल्या उजव्या हाताच्या नियमानुसार येथे स्पष्टपणे पार केले तर मी असे म्हणू शकतो की चुंबकीय क्षेत्राच्या रेषा अशाच प्रकारे जात आहेत तर जर माझ्याकडे अशी चुंबकीय फील्ड लाइन असेल तर ती याद्वारे खरोखर पूर्ण होईल तर चुंबकीय क्षेत्रातील रेषा या मार्गाने जात आहेत चुंबकीय क्षेत्रातील रेषा या आहेत म्हणून जर हे आता असे असेल तर मी चुंबकीय सर्किट मार्ग पूर्ण करण्यासाठी फक्त असे म्हणू शकतो की मला विद्युत चुंबकीय फेरोमॅग्नेटिक पदार्थाची आवश्यकता असेल जो प्रत्यक्षात योक प्रदेश म्हणून ओळखला जातो तर हे योक हे देखील योक आहे आणि हे फिल्ड होणार आहे मुळात हे ध्रुव आहेत तर हा उत्तर ध्रुव आहे आणि हा दक्षिण ध्रुव आहे तर मी एक 2 पोल मशीन दर्शविली आहे आता माझ्याकडे येथे चुंबकीय क्षेत्र आहे कारण जर मी येथे कंडक्टर ठेवले तर आपण असे सांगावे की येथे एक कंडक्टर आहे आणि येथे एक कंडक्टर आहे आपण कल्पना करू शकता की कंडक्टर आत जात आहे आणि त्याभोवती फिरणे आवश्यक आहे आणि नंतर त्यामधून जावे लागेल हा भाग आणि शेवटी मी येथे कनेक्ट करणार आहे भार लोड येथे कनेक्ट केले जाईल हा भाग चुंबकीय क्षेत्राच्या पूर्वावलोकनाबाहेर आहे आपण कल्पना करू शकता की पोल येथे जात आहे तर हा छायांकित भाग मूलभूत ध्रुव आहे तोच आत जाईल म्हणूनच सिलिंडर तेथे आहे तोपर्यंत कंडक्टर तेथे काही भाग असला तरी हा भाग आवश्यकपणे दुमडलेला आहे आणि नंतर अशा प्रकारे बाहेर येत आहे तर हा भाग ओव्हरहॅंग भाग म्हणून ओळखला जातो तर कंडक्टरचा ओव्हरहॅंग भाग उपयुक्त ठरणार नाही जोपर्यंत वीज निर्मितीचा किंवा टॉर्क उत्पादनाचा प्रश्न आहे कारण हे चुंबकीय क्षेत्राचे पूर्वावलोकन आहे तर तुम्ही मुळातच कल्पना करू शकता की जर माझ्याकडे असे चुंबकीय ध्रुव असेल तर मी यंत्रणा संपेपर्यंत फक्त चुंबकीय ध्रुव वाढवणार आहे जेथे माझा कंडक्टर आहे तेथे कंडक्टर असा वाकलेला आहे आणि मग येत आहे याप्रमाणे हा ओव्हरहाँग भाग निरुपयोगी होतो परंतु हे आवश्यक दुर्दैव आहे कारण अन्यथा मी कंडक्टर परत मिळवू शकणार नाही आता जर मी येथे एका कंडक्टरची बाजू पाहिली तर येथे दुसरी कंडक्टर बाजूला एकत्रित दिसल्यास ही संपूर्ण गोष्ट संपूर्ण वळण म्हणून ओळखली जाते तर एका वळणावर दोन कंडक्टर असतात दोन वळण एका वळणासाठी असतात समजा मी हा रोटर फिरवणार आहे जो प्रत्यक्षात रोटर आहे असे काहीसे असे होणार आहे मी येथे संपूर्ण गोष्ट काढून दाखवतो म्हणूनच हे चुंबकीय ध्रुव आहे हे पूर्ण करीत आहे हे येथे वर्तुळ आहे जे येथे क्रॉस सेक्शन आहे तर रोटरच्या बाह्य परिघात असे स्लॉट असतील आपण कल्पना करू शकता हे असे आहे जे रोटर स्टॅम्पिंग्स आहे म्हणून रोटर बनविण्यासाठी अनेक स्टॅम्पिंग एकत्र अडकले जातील तर इथे एक अगदी कंडक्टर असेल तर माझ्याकडे आणखी एक कंडक्टर असेल तर मी येथे केवळ दोन कंडक्टरचा विचार करेन आता रोटरच्या मध्यभागी एक शाफ्ट असेल आणि प्राइम मूवरच्या मदतीने हे फिरविले जाईल तर ही रोटेशनची दिशा आहे गती ओमेगा ω आहे आता हे उत्तर ध्रुव आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे तर मी यासारखेच चुंबकीय फील्ड रेषा ठेवत आहे आता फ्लेमिंगचा Fleming's डावा हात नियम मला प्रत्यक्षात मोटार ऑपरेशनसाठी सांगतो जे टॉर्क दिशेने जाईल आणि फ्लेमिंगचा उजवा हात नियम मला असे काहीतरी सांगतो तर मला फ्लेमिंगचा उजवा हात नियम समजावून सांगा तर उजव्या हाताच्या नियमात मी असेच चुंबकीय क्षेत्र सांगू इच्छितो हे एक चुंबकीय क्षेत्र आहे आणि कदाचित ही फिरण्याची दिशा असेल तर त्या परिस्थितीत मला करंट प्रेरित केले जाईल या दिशेने तर ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे आणि ही मूलत फिरण्याची दिशा असेल अशा परिस्थितीत माझ्याकडे सध्याची अशी मूलत दिशा आहे तर मग मी अशा प्रकारे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने पहात असल्यास मी असे म्हणू शकते तर ही चुंबकीय क्षेत्राची दिशा आहे जी मी येथे दर्शविलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेच्या विरुद्ध आहे आणि मी काही प्रमाणात या फिरण्याच्या दिशेने पाहत आहे जे प्रत्यक्षात लंब आहे म्हणून मी याला रोटेशन च्या दिशेने दर्शवित आहे तर मी येथे एक कंडक्टर घेत आहे जो प्रत्यक्षात रोटेशनची अनुलंब दिशा दर्शवित आहे जर मी असे म्हटले तर ही X अक्ष आहे आणि ही Y अक्ष आहे तर दुसरी म्हणजे Z अक्ष आहे तर Z अक्ष मला करंट एकतर बोर्डात जाणे किंवा बोर्डमधून बाहेर पडणे दर्शवेल तर मी म्हणू शकतो की जर सद्य दिशानिर्देश असे दिसत असेल तर हे बिंदू ठरणार आहे आणि ही क्रॉस होणार आहे मी हे पुन्हा एकदा स्वतंत्रपणे रेखाचित्र रेखाटून समजावून सांगेन अशा प्रकारे माझ्याकडे चुंबकीय क्षेत्राची प्रत्यक्ष दिशा आहे आणि मी Y अक्षाच्या बाजूने प्रत्यक्षात हे दाखवित आहे की ज्या परिस्थितीत मी जात आहे प्रत्यक्षात करंटची दिशा काहीशी यासारखी असेल तर हे यास लंब आहे हे Z अक्ष आहे तर ही सद्य दिशा आहे म्हणून जेव्हा मी येथे एक चुंबकीय क्षेत्र होते तेव्हा मी हे पुन्हा ध्यानात घेऊ शकतो हे उत्तर ध्रुव आहे आणि हे दक्षिण ध्रुव आहे ज्याप्रमाणे येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा माझ्याकडे असे आहे आणि मी येथे एक कंडक्टर घेणार आहे येथे आणि दुसरा कंडक्टर येथे आहे आणि मी अशा प्रकारे रोटेशनच्या दिशेबद्दल बोलत आहे तर मी रोटेशनची दिशा बघितली तर ती येथे स्पर्शिकपणे दिसेल तर जर मला या दिशेने फिरण्याची दिशा असेल तर मी विद्युत् प्रवाह येत आहे जो प्रत्यक्षात येत आहे करंट बाहेर येण्याची दिशा दर्शवित आहे आणि आपण जेव्हा जेव्हा करंट पाहतो तेव्हा आपण त्याकडे बाणाच्या डोक्यासारखे पाहतो मी येथून एरो हेड पाहत असल्यास ते बिंदू ठरेल येथून बाण डोक्याकडे पहात असल्यास ते क्रॉस होणार आहे तर येथे डॉट असणार आहे तर येथे क्रॉस करा तर ही मुळात करंटची दिशा ठरणार आहे जर अशा कंडक्टरकडे पहात असेल तर मी असे म्हणू शकतो की करंट आत जाईल आणि असेच बाहेर येईल तर हे असे होणार आहे म्हणून मी करंट पाहणार आहे की करंट करंट होईल या प्रमाणे आणि हे असेच जाईल आपण या प्रमाणे बाणाकडे पहात आहोत म्हणूनच हा क्रॉस होणार आहे आणि हा बिंदू ठरणार आहे त्याच प्रकारे जेव्हा कंडक्टर प्रत्यक्षात अश्या प्रकारे फिरत असेल तर काही वेळाने हा कंडक्टर येईल येथे पोहोचेल आणि हा मार्गदर्शक येथे पोहोचेल जर करंट बघितला तर तो सध्याचा पर्याय असेल जर मी या कंडक्टरला A आणि या कंडक्टरला B म्हणून संबोधत असेल तर मी सतत B आणि A मधून जाणारा एक पर्यायी प्रवाह पाहणार आहे कारण काही काळासाठी मी हे पाहत आहे की B दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली आहे काही काळानंतर तोच मार्गदर्शक फिरतो 180 डिग्री ने फिरविला जाईल ज्यामुळे ते A च्या स्थानावर कब्जा करेल तर आपण पहाल करंट क्रॉस झाला आहे तर तुम्हाला दिसेल की B स्वतःच डॉट करंट आणि क्रॉस करंट वगैरे वगैरे घेऊन जाईल तर ए पुन्हा क्रॉस करंट आणि डॉट करंट वगैरे पुढे नेईल म्हणून जर मी या दोघांकडून थेट करंट गोळा करण्याचा प्रयत्न केला तर मी पाहत आहे की मला केवळ पर्यायी प्रवाह मिळेल तर मला खरोखर DC मशीन बनवायचे असल्यास ते कार्य करणार नाही म्हणून मी काय करीन सामान्यत हा विशिष्ट कंडक्टर रिंगला जोडला जाईल आणि हा विशिष्ट मार्गदर्शक देखील एका रिंगशी जोडला जाईल तर हे दोन रिंग शाफ्टसह जोडले जातील तर साधारणपणे या रिंग्ज स्लिप रिंग म्हणून ओळखल्या जातात तर अल्टरनेटिंग करंट मशीनमध्ये सामान्यपणे आपण स्लिप रिंग वापरतो आणि स्लिप रिंग सोबत आमच्यावर ब्रशेसही असतील तर हे ब्रशेस निश्चित केले जातील किंवा ते स्थिर असतील तर ब्रशेस स्थिर आहेत चुंबकीय क्षेत्र देखील स्थिर असेल तर ब्रशेससह चुंबकीय क्षेत्र स्थिर असेल कारण चुंबकीय क्षेत्र अनिवार्यपणे स्टेटरमध्ये आहे तर हे देखील स्थिर आहे तर कंडक्टर फिरत असेल आणि त्याचवेळी स्लिप रिंग्ज देखील फिरतील तर फिरणारे भाग म्हणजे काय ते मागे घेण्याकरिता फिरणारे भाग स्लिप रिंग होतील आणि त्या बरोबर माझे कंडक्टरही असतील स्थिर भाग काय आहेत स्टेशनरी पार्ट्स मॅग्नेटिक्स पोल किंवा मॅग्नेटिक फील्ड असणार आहेत आणि माझ्याकडे स्थिर असलेल्या ब्रशेस देखील आहेत आता मला करंट गोळा करणारे ब्रशेस हवे असतील तर मी प्रतिकारा सह बाह्य कनेक्शन करण्यास सक्षम होईन तर हे माझे भार आहे म्हणून लोड मी शक्यतो थेट कनेक्ट करू शकते जे शक्य होईल परंतु माझ्याकडे या भारांना वैकल्पिक करंट पुरवलेले असेल कारण जर आपण त्याकडे पाहिले तर कंडक्टर सतत ध्रुवीकरण बदलत असतात स्लिप रिंग ध्रुवीकरण बदलत जाईल ज्या ब्रशेस प्रत्यक्षात स्लिप रिंग च्या समोर करंट गोळा करण्यासाठी दाबल्या जातात ते ध्रुवीकरण बदलतात कधीकधी हे सकारात्मक होईल आणि हे नकारात्मक असेल नंतर कधीकधी हे नकारात्मक होईल आणि हे सकारात्मक होईल तर ते पर्यायी होईल तर मी DC मशीनमध्ये हे घडवू इच्छित नाही तर येथे कंडक्टर असेल तर मी काय करीन मला फक्त 1 रिंग मिळेल त्या रिंगला दोन भाग असतील जे एकमेकांकडून इन्सुलेटेड असतात तर हे मायकाचे बनलेले आहे हे देखील मायकाचे बनलेले असेल समजा हा कंडक्टर A आहे आणि हा कंडक्टर B आहे तर कंडक्टर A या स्प्लिट रिंगच्या या भागाशी जोडला जाईल ज्याला मी A म्हणतो आणि या स्प्लिट रिंगचा हा भाग कृपया लक्षात घ्या की ही स्प्लिट रिंग आहे कारण रिंग 2 भागांमध्ये विभागली गेली आहे आणि ती एकमेकांकडून मायकाद्वारे पृथक् केली जातात तर मी स्प्लिट रिंगचा हा भाग बी म्हणून ओळखला जात आहे आता मला येथे एक ब्रश मिळणार आहे येथे एक ब्रश जोडला गेला आहे तर येथे ब्रश कनेक्ट केलेले आहेत जे कार्बनचे बनलेले आहेत जे थोडे मऊ पदार्थ आहेत स्प्लिट रिंग तांबे आणि मायकाचे बनलेले असेल मायका इन्सुलेशनसाठी आहे आणि तांबे अनिवार्यपणे कंडक्टरसह किंवा वेल्डेड आहे तर आता मी पुन्हा स्प्लिट रिंग फिरवत आहे जेव्हा जेव्हा A स्प्लिट रिंगच्या प्रभावाखाली असेल तेव्हा माझ्याकडे A चा स्प्लिट रिंग भाग असेल या दोन्ही गोष्टी सकारात्मक होणार आहेत तर ब्रश जो या स्प्लिट रिंग A च्या भागाशी खरोखर स्थिर जोडलेला आहे तर ती सकारात्मक बाजूही जोडली जाईल जेव्हा मी या B ला दुसऱ्या बाजूस फिरवत असेन तेव्हा हा छोटा भाग जो स्प्लिट रिंगचा B आहे तो दुसऱ्या बाजूला देखील फिरला असता तर मी हे दाखवेन कि B येथे आहे A येथे आहे जो आता स्प्लिट रिंगकडे पहात असल्यास 180 डिग्री ने फिरविला आहे मी स्प्लिट रिंग देखील अशा प्रकारे जोडलेले आहे तर हे B असणार आहे आणि कंडक्टर सोबत A हे फिरले आहे आता या ब्रशने मला याला B1 आणि B 2 म्हणून संबोधले आहे परंतु B1 अजूनही येथे राहील जे त्याचे स्थान बदलू शकले नाही आणि मला असे B2 केले असते परंतु तो अजूनही येथे आहे तर ही विभाजित रिंग A आता B2 शी जोडलेली आहे पूर्वी B2 ला जोडली गेली होती आणि A हे B1 ला जोडली होती B आता B1 ला जोडली गेली आहे आणि B2 हे A ला जोडली आहे तर आपण अद्याप हे पाहिले तर ते सकारात्मक होईल आणि हे नकारात्मक असेल तर मी अनुक्रमे B1 आणि B2 च्या संबद्धतेकडे पाहिले तर मला नेहमी दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली उत्तर ध्रुव आणि B2 च्या प्रभावाखाली नेहमी B1 मिळेल तर येथे नकारात्मक आणि सकारात्मक येथे असणार आहे तर स्प्लिट रिंग आणि ब्रश व्यवस्था रेक्टिफायरसारखे कार्य करते हे मूलत DC मशीनमधील आर्मेचरच्या कंडक्टरमध्ये वैकल्पिक प्रवाह DC मध्ये रूपांतरित करते तर विभाजित रिंग आणि ब्रशेस वापरुन AC ते DC रूपांतरण आपोआप होते तर DC मशिनशी संबंधित हे मूलभूत कार्य आहे परंतु माझ्याकडे केवळ दोन कंडक्टर असणार नाहीत म्हणूनच मी असे करीन की कित्येक वाहक एकत्र जोडलेले असतील तर माझ्याकडे मूलत विभाजित रिंग असेल जो मायकाद्वारे इन्सुलेटेड अनेक तांबे विभागांमध्ये विभागला जाईल तर मी असे अनेक विभाग घेणार आहे आणि त्या प्रत्येकास प्रत्यक्षात मायकाद्वारे पृथक् केलेले आहे तर यापैकी प्रत्येक मायका असणार आहे आणि हे तांबे विभाग असतील तर आता मी हे पाहणार आहे की प्रत्येक कंडक्टर अशा प्रकारे आपणास जोडले जातील कंडक्टर यासारखे जोडले जातील कारण ते ओलांडलेल्या भागामुळे गोलाकार फिरतील तर मी वायंडिंग डायग्राम देखील शेवटच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न करेन परंतु आत्ता मी जनरेटर क्रियेकडे पहात आहे जनरेटर क्रियेची पुनरावृत्ती करण्यासाठी फक्त फील्ड सिस्टम फ्लक्स तयार करते तर हे स्थिर प्रवाह तयार करते आता मी प्राइम मूवर द्वारे आर्मेचर कंडक्टर फिरवित आहे आता जेव्हा आर्मेचर प्राइम मूवरच्या मदतीने फिरवले जाते तेव्हा मी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार मूलत पाहणार आहे कंडक्टरमध्ये मला ठिपके आणि क्रॉस प्रवाह प्रेरित केले जातील तर मी फक्त दोन कंडक्टर दर्शवित आहे असे म्हणू या की A आणि B आता A विभाजित रिंगच्या सेगमेंटशी जोडलेले आहे 'a' लहान a आणि B सेगमेंट किंवा स्प्लिट रिंग पार्ट लहान b सह जोडलेले आहे आता A वर ब्रश B1 आहे जो दाबला जात आहे तर B1 हे A पासून करंट गोळा करीत आहे आणि मी B कडून B2 करंट गोळा करणार आहे तर B1 पॉझिटिव्ह असेल आणि B2 नकारात्मक असेल परंतु काय होणार आहे हे 180 डिग्री रोटेशन नंतर मी हे पाहणार आहे की A दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली आहे कारण सुरुवातीला अशी सुरुवात झाली की A उत्तर ध्रुवच्या प्रभावाखाली होता आणि B दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली होता आता 180 डिग्री रोटेशन नंतर A दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली आहे आणि B उत्तर ध्रुवच्या प्रभावाखाली आहे आता हे घडल्यानंतर मला मुळात A आणि B मध्ये पर्यायी प्रवाह मिळेल पण आउटपुट म्हणून मला पर्यायी प्रवाह नको आहे तर A अजूनही स्प्लिट रिंगच्या भागाशी जोडलेला आहे परंतु माझ्याकडे हे आहे मी ब्रश B2 या विशिष्ट भागामधून करंट गोळा करीत आहे परंतु मी जोपर्यंत B चा संबंध ठेवतो आहे त्यास मी विभाजन रिंगच्या B भागाशी जोडलेले आहे परंतु मी येथून करंट ब्रश नंबर B1 द्वारे जोडणार आहे तर B1 नेहमीच सकारात्मक असेल जो दक्षिण ध्रुवच्या प्रभावाखाली आहे तर मी एवढेच सांगू शकतो की ब्रशर्स मुळात एखाद्या विशिष्ट ध्रुवाशी संबंधित असतात म्हणून मी असे म्हणू शकतो की B1 नेहमीच उत्तर ध्रुवाशी संबंधित असतो आणि B2 नेहमी दक्षिण ध्रुवाशी संबंधित असतो ही संपूर्ण गोष्ट कॅम्म्युटेटर आणि ब्रश व्यवस्थेमुळे शक्य आहे तर आपण वळण घेण्याच्या व्यवस्थेकडे पाहण्याचा प्रयत्न करू बहुधा DC मशीनमध्ये दोन प्रकारचे वळण वापरले जातात ज्याला एक लॅप वायंडिंग म्हणतात तर दुसऱ्याला वेव्ह वायंडिंग म्हणतात लॅप वाइंडिंगला लॅपचे नाव आहे कारण कॉइल्स अशा आहेत की आपण असे म्हणूया की ही विशिष्ट वळणाची सुरूवात आहे हे अशा प्रकारे फिरत आहे आणि मग ते परत येईल आणि ते परत गुंडाळेल किंवा कॉइलवर आच्छादित होईल तर हे असेच चालणार आहे म्हणूनच हे लॅप वळण च्या क्रॅक्सवर असेच होत आहे की हे पुन्हा पुन्हा आच्छादित होत जाईल तरंग लाटेत हे प्रगतीशीलतेने जाते म्हणून ते परत येणार नाही तर त्याऐवजी असेच पुरोगामी जाईल म्हणूनच संपूर्णपणे फिरल्यानंतर हे परत फिरते आणि परत परत येईल आणि आपण कल्पना करू शकता की जर हा सिलिंडर असेल तर मी येथेच तो कापू शकतो आणि पसरवितो तेव्हा मी त्यास काही प्रमाणात असे दिसेल ते आयतासारखे दिसेल तुम्हाला माझा मुद्दा समजला जर हा सिलिंडर असेल तर मी तो कापला आणि पसरवला तर आयतासारखा दिसेल जर हा भाग A असेल आणि हा भाग B असेल तर हा मूलत A आहे आणि हा अनिवार्यपणे B आहे आणि जेव्हा मी तो दुमडतो ते सिलेंडरसारखे बनू शकते तर तुम्ही कल्पना करू शकता की जेव्हा हे वळण परत दुमडत असेल तर मी असे म्हणतो की हे A आहे आणि हे B आहे जे आवश्यकतेने B जवळ येईल हेच आहे जे हे B आहे तर हे पुढे जाऊन पुढे जाईल तर लॅप वळण अनिवार्यपणे परत दुमडते म्हणूनच हे अनिवार्यपणे लॅप वळण आहे तर मी आवश्यकपणे हे पुढे जात आहे आणि हे पुढे आणि पुढे जात आहे तर हे मूलतः वेव्ह वळण आहे तर जेव्हा मी लॅप वाइंडिंग आणि वेव्ह वाइंडिंगकडे पहातो तेव्हा मी 4 पोल DC मशीन लॅपच्या जखमेसाठी एक वळण रचना बनवतो आणि असे म्हणू द्या की स्लॉट म्हणजे काय ते आपल्याला समजते की मी १२ स्लॉट घेणार आहे रोटरमध्ये आपण असे दर्शवितो स्टॅम्पिंग्स असेच आहेत तर हे मूलत स्लॉट आहे ज्यामध्ये कंडक्टर ठेवले आहेत तर मी येथे 12 स्लॉट DC मशीनबद्दल बोलत आहे तर मी हे मिटवणार आहे म्हणून जर मी 12 स्लॉट DC मशीन घेतली आणि मी प्रति स्लॉट 2 कंडक्टर म्हटणार आहे तर जर मी या स्लॉटमध्ये यासारख्या स्लॉटबद्दल बोलत आहे तर मी मागील बाजूस 1 कंडक्टर समोर आहे तर प्रति स्लॉट मूलत 2 कंडक्टर हे असेच होणार आहे तर मी DC मशीनसाठी हे विशिष्ट घुमावणारे लॅप वायंडिंग काढण्याचा प्रयत्न करेन तर मी असे म्हणू शकतो की कदाचित मी असेच उत्तर ध्रुव ठेवणार आहे त्यानंतर माझ्याकडे पुन्हा दक्षिण ध्रुव असेल आणि उत्तर ध्रुव असेल आणि दक्षिणेकडील ध्रुव आहे कृपया समजून घ्या की हे मूलत स्टेटर आहे मी जे काही बोलत आहे ते आहे स्टॅटरर पोल आता मी 4 ध्रुव आणि 12 स्लॉट घेणार आहे तर प्रति ध्रुव येथे 3 स्लॉट असतील तर समजा येथे कंडक्टर असणार आहे येथे दुसरा कंडक्टर आहे आणि येथे तिसरा कंडक्टर मला बॅक कॉईल आणि फ्रंट कॉईल दाखवावा लागेल तर मी परत कॉईल डोटेड आणि फ्रंट कॉइल फ्रंट कंडक्टर घन आहे कंडक्टर हे असेच आहेत तर हे आहे 1 हे 2 हे 3 हे आहे आणि त्याचप्रमाणे माझ्याकडे 4 5 6 7 8 9 10 11 12 असणार आहे तर अशाच प्रकारे मी कंडक्टर बॅकग्राउंड ठेवणार आहे जेणेकरून त्या बिंदूंच्या ओळींनी दर्शविल्या गेल्या त्या या प्रमाणे चिन्हित रेषांसह दर्शविल्या जातील तर मी येथे मूलत बिंदू रेषेसह दर्शविलेले कंडक्टर देखील घेणार आहे तर त्यांना योग्य रितीने देखील क्रमांकावर आणू या हे 4 आहे 5 हे 6 आहे हे 7 हे 8 हे 9 आहे आणि माझ्याकडे येथे 10 आणि 11 आणि 12 येथे असतील तर कृपया सिलिंडर कापला आहे हे मी पूर्वीचे दर्शविलेले काय ते समजून घ्या आणि नंतर A आणि B सारखे पसरवा मी हे येथे दर्शवितो तर हा A भाग आहे आणि हा B भाग आहे तर तो मूलत कापून सिलिंडर पसरविला जातो आता कारण उत्तर ध्रुवापासून जे काही सुरू होते ते वळण घेण्यासारखे आहे कारण त्यास दक्षिणेकडील वळण लावून चालत जावे लागते तर मी असे म्हणू शकतो की जर उत्तर ध्रुवामध्ये असे व्होल्टेज तयार होणार असेल तर माझ्या दिशेने दक्षिणेकडील दिशेने तयार होणाऱ्या दुसर्या बाजूला व्होल्टेज असेल आता हे २ एकत्र जोडले गेले आहेत हे तुम्ही पाहु शकता की ते मालिकेत एकमेकांशी जोडलेले आहेत म्हणून मी या मालिकेत असेच जोडणार आहे हे कसे जोडले गेले आहे हे उत्तर ध्रुव बाजूची व्होल्टेज जनरेशन आहे ही दक्षिण ध्रुव बाजूची पिढी आहे आता हे उत्तर ध्रुव आहे हे अशा प्रकारे बाहेर आले आहे जसे त्यास मूलत परत जावे लागेल आणि हे त्यातच संपेल तर आपण समजू शकता की 1 पासून ते 4 बॅकवर्ड कंडक्टरमध्ये गेले आहे 4 वरून ते परत 3 वर आले आहे तर बॅकवर्ड साइड पिच 2 स्लॉट मागे आहे 4 2 2 तर हे मूलत 2 स्लॉट मागे आहे तर हे 3 स्लॉट पुढे आहे आता ते 3 ते 2 वर आले आहे 2 वरून ते 2 3 5 वर यावे लागेल 5 वरून ते परत येईल आणि ते आता 3 वरून परत जाईल 3 ते पुढच्या क्रमांकावर प्रगतीशीलतेने 6 वर जाईल 6 वरून ते पुन्हा 4 वर येईल तर ते 4 वरून 4 वर परत यावे लागेल 4 वरून ते 4 वर आले अधिक 3 7 7 वरून ते 5 वर जाईल 5 वरून ते 5 3 8 असे जाईल तर ते 8 आणि 8 2 6 वर जाईल तर ते 6 3 9 वरून 9 वर जाईल ते 9 वरून 9 वर जाईल ते परत 7 वर जाईल तर मी ड्रॉईंग 7 3 10 10 2 8 8 3 11पूर्ण करू 11 मधील 11 ते 9 नंतर 9 पर्यंत परत जाईल ते 12 वरून 10 वर जाईल आता 10 वरून ते 13 वर जावे लागेल 13 प्रत्यक्षात 1 आहे कारण ते परत दुमडत आहे तर 10 वरून ते 13 वर जाईल म्हणून मी 1 बॅकवर्ड कंडक्टर म्हणावे जर मी यास 'a' म्हणून म्हटले तर ते येथूनही 'a' असावे जे हे 13 13 2 आहे जे परत 11 वर जाईल तर मी हे दर्शविले पाहिजे हे देखील b असावे समजा हे c आहे म्हणून ते परत 11 वर आले पाहिजे ते 11 2 11 2 वर परत जावे जे 11 3 14 14 प्रत्यक्षात 2 च्या बरोबर आहे तर हे c होणार आहे आता येथून हे 2 आहे जर हे 14 14 2 12 बरोबर असेल तर ते या ठिकाणी परत जाईल जे 12 आहे तर हेदेखील d असेल येथून म्हणजे परत यावे लागेल मित्र बाजूला म्हणजे 2 3 जी प्रत्यक्षात 2 आहे ती 14 14 2 12 आहे म्हणून येथे परत जावे लागेल तर हे आपण e असे म्हणू या म्हणजे हे e होणार आहे त्यामुळे हे येथे e येथे परत जाईल तर हे मूलत e आहे आणि म्हणूनच येथे e असे अपरिहार्यपणे संपेल तर हे पूर्णपणे कसे वळण बनविले जाते ते आहे तर मी कम्युटेटर सेगमेंट्स देखील काढेन जेणेकरून हे पुढे येणारे कम्युटेटर सेगमेंट बनतील तर मी असे म्हणू शकतो की हे 1 हे 2 आहे हे मायका आहे 3 हे हे 4 आहे हे 5 6 7 8 9 10 आणि 11 होणार आहे आणि हे 12 असेल जे कनेक्ट केले जाईल पुढील जे बाहेर येत आहे ते इथून पुढे काय येत आहे हे आपण अद्याप दर्शविलेले नाही तर ते इतरत्रही कनेक्ट केलेले असावे म्हणूनच संपूर्ण गोष्ट या प्रकारे कनेक्ट केली जाईल आता जर मी असे गृहित धरले की उत्तर ध्रुवातील सर्व प्रवाह खरोखर या मार्गाने येत आहेत आणि दक्षिण ध्रुवातील सर्व प्रवाह अशाच प्रकारे वरच्या दिशेने जातील तर आपल्याकडे 6 कंडक्टर वरच्या बाजूस प्रवाहाकडे आहेत आणि 6 वाहक करंट खाली वर घेऊन जात आहेत तर जर मी याप्रमाणे कम्युटेटर सेगमेंट 1 कनेक्ट करीत आहे तर मला हे शोधू द्या की दोन्ही कंडक्टर कोठे खालच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने करंट आहेत कृपया पहा की हे वरच्या दिशेने करंट आहे हे देखील वरच्या दिशेने करंट आहे तर मी येथे एक ब्रश जोडणार आहे तर येथे ब्रश वरच्या दिशेने करंट करेल येथे ब्रश असल्यास येथे माझ्याकडे ब्रश देखील आहे येथे उत्तर कसे आहे ते येथे करंट कसे आहे ते पाहू तर सर्व करंट खाली दिशेने जाईल तर जर मी हे पाहिले तर हे कंडक्टर क्रमांक 9 बॅकवर्ड कंडक्टरशी जोडलेले आहे हे कंडक्टर क्रमांक 7 शी जोडलेले आहे आणि त्या दोघांनाही खालच्या दिशेने प्रवाह वाहून नेले आहे ज्यामुळे करंट दिशेने करंट आहे तर फक्त विस्ताराद्वारे मी येथे ब्रश काढण्यास सक्षम असावे आणि येथे आणखी एक ब्रश आहे ज्यायोगे हे जोडलेले आहे तर जर मी हे पाहण्याचा प्रयत्न केला तर ही करंट खरोखरच अंतर्गत दिशेने जात आहे आणि ही करंट बाहेरून जात आहे म्हणून जर मी याचा स्त्रोत म्हणून विचार करत असेल तर हे अधिक होईल आणि हे वजा होईल कृपया कल्पना करा की जर माझ्याकडे एखादा स्रोत असेल आणि मी येथे लोड जोडत आहे तर मी यास विद्युत् प्रवाह जोडणार आहे तर अधिक वरून करंट सोडत वजामधून करंट होईल म्हणूनच मी याला प्लस आणि वजा म्हणून संबोधित करीत आहे अधिक आणि वजा दरम्यान जर मी पाहिले तर मला कॉइलकडे बघण्याचा प्रयत्न करू द्या ही एक कॉइल आहे जी या मार्गाने जात आहे ही दुसरी कॉइल आहे जी 5 मधून जात आहे आणि ही तिसरी कॉइल आहे जी 6 द्वारे जात आहे तर 4 5 आणि 6 कॉइल 1 ते 1 दरम्यान जोडलेले आहेत हे आहे 1 हे 1 आहे हे 4 5 6 आहे त्याच प्रमाणे मीसुद्धा घेणार आहे जर या दोहोंच्या दरम्यान पहाण्याचा प्रयत्न केला तर मला खरोखर 3 8 9 यासारखे जोडले जाईल आणि त्याप्रमाणे केले जाईल येथे ब्रश आहे जे खरंतर पुन्हा एक सकारात्मक ब्रश असेल आणि या अधिक आणि दुसऱ्या उणे दरम्यान जो कम्युएटर सेगमेंट नंबर 9 मध्ये जोडला जाईल मला आणखी 3 कॉइल्स जोडल्या जातील ज्या 10 11 आणि 12 तीन कॉइल असतील या 2 च्या दरम्यान स्पष्टपणे कनेक्ट केलेले माझे 1 2 3 असतील आणि हे कॉइल्स जोडलेले आहेत तर हे काय होणार आहे हे जर वजा व हे वजा असेल तर हे 2 एकत्र जोडले जातील आणि त्याच प्रमाणे हे अधिक आणि हे अधिक आहे हे 2 एकत्र जोडले जातील अशा प्रकारे ते एकत्र जोडले जातील तर मी असे म्हणू शकतो की संपूर्ण गोष्ट पुन्हा नव्याने रेखाटणे मला यासारखे काही रेखाटण्यास सक्षम असावे हे प्लस ब्रश हे वजा ब्रश होणार आहे आणि हे वजा ब्रश असेल आता हे 2 एकत्र जोडलेले आहेत त्याचप्रमाणे हे 2 एकत्रितपणे एकत्रित आहेत आपण हे आधी या 2 दरम्यान दर्शविल्याप्रमाणे 3 कॉइल आहेत जे 4 5 6 आहेत या दोन दरम्यान 3 कॉइल आहेत ज्या 7 8 9 आहेत या दोहोंदरम्यान 3 कॉइल्स आहेत ज्या 10 11 आणि 12 मध्ये जात आहेत आणि या दोहोंमध्ये 3 कॉइल्स असणार आहेत ज्या 1 2 आणि 3 आहेत आता लोड अधिक व वजा दरम्यान जोडले जाईल तर मी येथून मूलत विद्यमान करंट ठेवणार आहे जेणेकरून लोडमधून जात आणि शेवटी वजावर जा तर हे वजा नाही तर मी सध्याची दिशा चुकीची दर्शविली आहे तर मी येथे करंट असलेला प्रवाह असेच ठेवणार आहे मी हे मिटवते तसेच हे देखील मिटवते तर मी हे म्हणणे पुन्हा पुन्हा रेखाटू शकतो की येथून लोड कनेक्ट झाले आहे आणि हे माझे प्लस होईल तर मी सध्या याप्रकारे प्रवाह वाहायला लावणार आहे आणि त्यामधून करंट होईल अशा प्रकारे संपूर्ण लोड कसे जोडले जाईल आता मी हे काहीसे असे पुन्हा रेखाटू शकतो की ही माझी पॉझिटिव्ह बस आहे आणि ही माझी नकारात्मक बस आहे आणि मला येथे तीन कॉइल्स जोडल्या जात आहेत तर मी म्हणू शकतो की 1 2 3 4 5 6 नंतर 7 8 9 आणि 10 11 12 हे सर्व एकत्र जोडलेले आहे येथून विद्युत् प्रवाह निघणार आहे आणि असणार आहे अशाप्रकारे प्रतिकार जोडला गेला हे हेच लोड आहे हे मला अगदी स्पष्टपणे सांगते की चालूमध्ये 4 समांतर मार्ग आहेत जर मी याला I 4 असे म्हटले तर हा I 4 हा दुसरा I 4 आहे आणि हा I 4 आहे आणि एकूण करंट काढलेला आहे मी येथे आहे तर लोड करण्यासाठी पुरविला जाणारा करंट समांतर मार्गांच्या संख्येमध्ये तितकाच विभागला गेला आहे आणि येथे समांतर पथांची संख्या ज्या पद्धतीने मांडी वळणात लावली जाते त्या दांडीच्या संख्येइतकीच असणार आहे मी जर वेव्ह वळण पाहण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे एक सकारात्मक ब्रश आणि एक नकारात्मक ब्रश असेल जो तो आहे आणि कारण वळण हळूहळू जात आहे जे मी येथे दर्शवितो त्याप्रमाणे मी यासारखे अनेक कॉइल एकत्र जोडलेले आहे तर 1 2 3 4 5 6 कॉइल्स येथे जोडल्या जातील जर वेव्ह विंडींग असेल तर येथे आणखी 6 कॉइल्स जोडल्या जातील तर ही सकारात्मक असेल आणि ही संख्या कितीही असली तरी ती नकारात्मक ठरणार आहे खांबाजवळ येथे दोन समांतर मार्ग आहेत ज्यामुळे येथे विद्युतप्रवाह करंट होईल आणि मी सध्याचे असे रीटर्निंग परत करणार आहे तर हे माझे भार आहे जेणेकरून हे माझ्या वेव्ह वळण आहे तर वेव्ह वाइंडिंगमध्ये नेहमीच माझ्या बरोबर 2 समानांतर मार्गांची संख्या असते येथे कारण माझ्याकडे मालिकेमध्ये फक्त तीन कॉइल्स जोडलेले आहेत जर मी व्होल्टेजकडे पाहिले तर ते मूलत V1 V2 V3 आहे तर येथे माझ्याकडे V1 V2 असणार आहे V6 पर्यंत तर वेव्ह वायंडिंग व्होल्टेज जास्त आहे तर करंट कमी आहे या विशिष्ट प्रकरणात माझ्याकडे व्होल्टेज कमी आहे परंतु करंट जास्त असेल तर सामान्यत हाय व्होल्टेज लो करंट मशीन आपण वेव्ह वायंडिंगचा वापर करू तर कमी व्होल्टेज हाय करंट मशीन आपण लॅप वायंडिंग वापरू म्हणूनच हे दोन वेगळ्या प्रकारचे वायंडिंग आहेत जे आपण सामान्यपणे स्वीकारतो जेणेकरून आपण पुढच्या वर्गात जनरेटरचे काम आणि मोटरचे काम पाहणार आहोत तर आपण विशेषत जनरेटर प्रथम घेऊ आणि नंतर आपण मोटरमध्ये जाऊ